प्रशिक्षण कार्यक्रम कशा प्रकारे घ्यावा या अभ्यासघटकाअंतर्गत आपण उदाहरणअभ्यास पाहत असताना सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या उदाहरणाचा अभ्यास करीत आहोत उदाहरण अभ्यासातील उदाहरणांचे विश्लेषण कसे करावे याबद्दल देखील काही क्लुप्त्या मी तुम्हाला देणार आहे मागील अभ्यासघटकात आपण चौकटीकरण कसे करायचे हे बघितले ज्यामध्ये उद्दिष्टे कशी बघायची उदाहरणातील महत्त्वाच्या समस्या अथवा प्रश्न कसे ओळखायचे उदाहरणाचे वाचन करीत असताना कशा प्रकारे आपण त्यातील माहितीचे मंथन करून योग्य ती माहिती गाळून घ्यावी उदाहरणाच्या सुरुवातीचे व शेवटचे परिच्छेद योग्य प्रकारे कसे वाचावे कारण बऱ्याच वेळा पहिल्या व शेवटच्या परिच्छेदातील महत्त्वाची माहिती उदाहरणाच्या विश्लेषणाकरिता कशा प्रकारे शोधावी हे आपण पाहिले आता या अभ्यास घटकामध्ये आपण पुढचा दुसरा भाग बघूया हा भाग नामनिर्देशन कसे करावे याबद्दल आपल्याला माहिती सांगतो नामनिर्देशन करीत असताना आपण कोणती वस्तुस्थिती आहे हे पाहिले पाहिजे आणि त्या वस्तुस्थिती मधील महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले पाहिजे उदाहरणाच्या कागदावर एका कोपऱ्यामध्ये उदाहरणातील वस्तुस्थिती नमूद करा त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती दिली आहे कोणते मुद्दे त्या विशिष्ट उद्योगाशी संबंधित आहे याबाबत टिपण काढा उदाहरणातील माहिती त्यातील स्पर्धेविषयी माहिती देते उद्योगातील ती स्पर्धा किंवा भविष्यकाळातील स्पर्धा किंवा भूतकाळातील स्पर्धा किंवा वर्तमानातील स्पर्धा त्या उदाहरणातील विशिष्ट उद्योगाची बलस्थाने त्याचे सकारात्मक मुद्दे आणि जर त्याच्याशी निगडीत असतील तर नकारात्मक मुद्दे देखील या अभ्यास घटकांमध्ये आपण उदाहरण अभ्यासाचे कशाप्रकारे नामनिर्देशन करावे याबद्दल बोलूया जसे मी म्हणालो तसे नामनिर्देशनामध्ये उदाहरणातील वस्तुस्थिती विचारात घेतली जाते आता आपण पहिली पायरी बघूया पहिल्या पायरीमध्ये उदाहरणाच्या समाजामध्ये आपण अभ्यास करीत असलेल्या उदाहरणासंदर्भातील वस्तुस्थितीचे नामनिर्देशन केले जाते यामुळे ज्या ज्या वेळी आपण या उदाहरणाचा अभ्यास करीत असू त्यावेळी पहिला वाचनामध्ये आपल्या ती कळेल आपण उदाहरण वाचतो आणि मग उदाहरणाच्या कागदावर समासामध्ये त्या उदाहरणांमध्ये जी लघु रूपे अब्रिवेशन वापरले आहेत ते आपण लिहून काढतो जसे की एम एस एम ई म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मेडीयम इंटरप्राईस यावरून उदाहरणाच्या लेखकाने त्यामध्ये शब्दांची नावांची कोणती व कशी लघू रूपे वापरली आहेत हे आपल्याला त्या उदाहरणाचा अभ्यास करताना कळतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण परिच्छेद वाचत असताना त्यातील महत्त्वाची वाक्य अधोरेखित करणे त्यामुळे परिच्छेद काहीही असला तरी आपण त्यातील महत्त्वाची वाक्य अधोरेखित करतो यामुळे उदाहरणाचे विश्लेषण करत असताना ते जास्त प्रभावी होते हे विश्लेषण करत असताना आपण त्या परिच्छेदांमध्ये येईल अश्या अधोरेखित केलेल्या महत्त्वाच्या वाक्यांचा वापर करू शकतो नामनिर्देशनामध्ये आपण त्या उदाहरणांमध्ये दिलेल्या वस्तुस्थितीचा शोध घेत असतो हे महत्त्वाचे आहे याकरिता आपण लघुरूपंचा वापर करू आपण परिच्छेदातील महत्त्वाच्या वाक्यांना अधोरेखित करू आणि मग यामुळे आपल्याला उदाहरणाचे विश्लेषण करत असताना ते उदाहरणसारखे वाचण्याची गरज पडत नाही या लघुरूपांचा व अधोरेखित वाक्यांचा वापर करून आपण उदाहरणाचे योग्य प्रकारे विश्लेषण करू शकतो नामनिर्देशनामध्ये उदाहरणादाखल एखाद्या उद्योगांमधील सूक्ष्म पर्यावरणाचा तसेच ग्राहक आणि विविध चढ उतारांचे आपण निरीक्षण करतो हे कसे करायचे याकरिता उदाहरणांमध्ये चर्चा केलेल्या मुद्द्यांवर आधीच विचार करा याकरिता त्याचे पुनरावलोकन करा आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर खुणा करा यावरून तुम्हाला असे दिसेल की उदाहरणामधील हा विशिष्ट मुद्दा एक तर ग्राहकांच्या संदर्भातील आहे किंवा उद्योगांमधील चढ उतारांचा संदर्भातील आहे किंवा उद्योगा संदर्भात आहे यावरून आपल्याला उदाहरणातील मुद्दे कळतील इथे आपण एक लक्षात घेतले पाहिजे की उदाहरण हे एखाद्या विशिष्ट संस्थेबद्दल किंवा उद्योगाबद्दल नसून ते एक सामान्य उदाहरण आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थीने या विशिष्ट पद्धतीचा वापर केला पाहिजे इथे प्रशिक्षणार्थी ने स्टीप प्रक्रियेचा वापर केला पाहिजे स्टीप प्रक्रिया काय आहे स्टीप हा शब्द इंग्रजीतील पुढील शब्दांच्या सुरुवातीच्या अक्षरांना एकत्र करून तयार केलेला शब्द आहे सोशल टेक्निकल इकॉनोमिकल इकॉलॉजिकल आणि पॉलिटिकल म्हणजेच अनुक्रमे सामाजिक तांत्रिक आर्थिक पर्यावरणीय आणि राजकीय इथे मला कायदेशीर मुद्द्यांचादेखील उल्लेख करायला आवडेल त्यामुळे या प्रक्रियेदरम्यान सामाजिक आर्थिक राजकीय कायदेशीर तांत्रिक व पर्यावरणीय मुद्द्यांचा समावेश आपण केला पाहिजे उदाहरणातील मुद्दे यापैकी कोणत्या मुद्द्यांशी जोडलेले आहे याचा आपण विचार केला पाहिजे त्यातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले पाहिजे ज्यावेळी आपण उदाहरणाचे प्रथम वाचन करीत असतो त्यावेळी त्यातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करा त्यामध्ये जर काही इंग्रजी शब्दांचे लघुरूप वापरले असेल तर ते देखील नोंद करा आणि मग आपण एकेक मुद्द्याला धरून त्यासंदर्भातील टिपणे काढूया पहिला मुद्दा आहे सामाजिक प्रश्न यामध्ये कुटुंबाच्या दुहेरी उत्पन्न संदर्भात काही सामाजिक मुद्दे असू शकतील तसेच महिला सक्षमीकरण बाल मजुरी यासारखे सामाजिक प्रश्न त्यामध्ये असू शकतात जर आपण कायदेशीर गोष्टींचा विचार केला तर आपल्याला उद्योग कायदा औद्योगिक तंटे कायदा किंवा अशा प्रकारचे इतर विभिन्न मुद्दे असणारी कायदेशीर मुद्दे देखील आपण अधोरेखित केले पाहिजेत जर तंत्रज्ञानामधील नवीन बदल असतील तर तिथे तांत्रिक मुद्दे देखील आपण त्या उदाहरण या संदर्भात लक्षात घेतले पाहिजेत हे तांत्रिक मुद्दे आपण लिहून काढले पाहिजेत की दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणत्या तांत्रिक मुद्द्यांचा समावेश केला आहे किंवा त्या संदर्भात चर्चा केलेली आहे यापैकी कोणते मुद्दे परिस्थितीनुरूप आहेत आणि महत्त्वाचे आहेत ते देखील आपण साधारणपणे लिहून काढले पाहिजेत आपण त्यासंदर्भातील तथ्ये औद्योगिक विभागांमध्ये लिहून काढली पाहिजेत तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणत्या एका विशिष्ट प्रकारच्या उद्योगाचा उल्लेख केला आहे समजा ते उदाहरण विमानचालन क्षेत्राशी संबंधित असेल तर आपण सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा संदर्भातील उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहिलेले आहेत तर त्या उदाहरणांमध्ये आपण त्या विमान सेवेमध्ये काय काय गोष्टी घडत आहेत व भारतातील विमान उद्योग यासंदर्भातील आपण आर्थिक व कमी दर आकारणाऱ्या विमान सेवा बद्दल बोललो आहोत आपण एअर इंडिया जी भारत सरकारची विमानसेवा आहे त्याबरोबरच आपण खाजगी विमान सेवा उद्योग या बद्दलदेखील आपण बोललो आहे आपण विमानसेवा उद्योगाविषयी बोलत असताना आपण ते भारतीय उद्योगासंदर्भातील विशिष्ट उदाहरण अभ्यासिले यामध्ये या उदाहरणाचा अभ्यास करण्याची पद्धत व दृष्टिकोण सारखाच आहे जो आपण सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेसंदर्भात वापरला होता त्या उदाहरणाच्या बाबतीत आपल्याला औद्योगिक परिस्थिती वैश्विक परिस्थिती आणि राष्ट्रीय परिस्थिती या सर्व घटकांचा अभ्यास आपण केला पाहिजे इथे आपण कोणत्याही सामान्य मुद्द्यावर बोलणार नाही किंवा एखाद्या विशिष्ट उद्योगाच्या मुद्द्यावर बोलणार नाही तर आपण विमान सेवा उद्योग हा फायद्यात जात आहे का तोट्यात जात आहे त्याच्यासमोर कोणते प्रश्न व आव्हाने आहेत सध्या विमानसेवा उद्योग कोणत्या परिस्थितीतून जात आहे अशा विशिष्ट मुद्द्यांचा आपण अभ्यास करू आणि मग तशा प्रकारे त्याच्यावर भाष्य करू यामध्ये उद्योगांचे एकत्रीकरण उद्योगांचा फायदा तसेच एखाद्या विशिष्ट संस्था चालवणे करता सामान्यपणे अवलंबिलेल्या त्यांच्या धोरणांचा आपण अभ्यास करू यासोबतच एक उद्योग दुसर्या उद्योगापासून कसा वेगळा आहे हे देखील समजून घेऊ उद्योगातील वाढ आणि त्या संदर्भातील इतर मुद्द्यांना देखील आपण विचारात घेऊ अशा विविध धोरणांचा सामान्य धोरणे म्हणून उद्योगांच्या विकासामध्ये कसा वापर केला जातो हे देखील आपण बघू उदाहरणादाखल विमानसेवा उद्योगा संदर्भात आपण ते लिहून काढलेले आहे बऱ्याचवेळा आपल्याला असे दिसून येईल की भारतीय विमान सेवा ही इतर विमान सेवापेक्षा त्यांच्या दराच्या आधारावर वेगळी ठरते कारण ती कमी दरातील स्वस्त विमान सेवा उद्योग आहे या विशिष्ट विमानसेवा उद्योगासंदर्भात आपण महत्त्वाचे मुद्दे काढू शकू यामध्ये या उद्योगाच्या वैयक्तिक स्पर्धकांची माहिती नसेल इथे आपण विशिष्ट उद्योगा संदर्भात बोलत असतो त्यावेळी आपण त्या उद्योगात संदर्भात काय घडत आहे याचा विचार करून आणि त्याच्या विशिष्ट स्पर्धकांचा विचार करणार नाही त्याचे स्पर्धक आपण पुढच्या मुद्द्यांमध्ये स्पर्धा या नावाखाली विचारात घेऊ पुढील मुद्द्याला स्पर्धा किंवा स्पर्धक असे नाव देत असताना उदाहरणांमध्ये खरोखरच त्याच्या स्पर्धकांचा उल्लेख आहे कि नाही आणि असल्यास त्या कोणत्या स्पर्धक संस्था आहेत याचा विचार करून त्यांचे विशिष्ट उल्लेख करून आणि त्या संदर्भातील माहिती गोळा करून आपण ते नामनिर्देशन करू उदाहरणांमध्ये उल्लेख केलेल्या उद्योगासंदर्भात आणि त्याच्या असलेल्या स्पर्धे संदर्भात जी काही माहिती उपलब्ध असेल ती देखील आपण विचारात घेतली पाहिजे उदाहरणामध्ये जर स्पर्धकाची माहिती असेल तर त्याची विपणन संदर्भातील माहिती व्यवसाय धोरणा संदर्भातील माहिती आपण शोधली पाहिजे आणि त्या उदाहरणामधील स्पर्धक उद्योगाची ही माहिती एकत्रित केली पाहिजे या उदाहरणांमध्ये स्पर्धकाचे नाव बाजारातील त्याचे भाग भांडवल संस्थेचा नफा आणि त्या संदर्भातील त्याची धोरणे याची जी काही माहिती असेल ती आपण एकत्रित केली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या उदाहरणांमध्ये स्पर्धकांचे काय स्वरूप आहे हे कळू शकेल स्पर्धक संस्था देशपातळीवरील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील असू शकते यावेळी आपण स्पर्धकांची नावे विचारात घेतली पाहिजेत जेणेकरून आपल्याला बाजारातील त्यांचे भागभांडवल किती आहे याबद्दल माहिती मिळू शकेल ज्यावेळी आपण आपल्या स्पर्धक संस्थेचे बाजारातील भागभांडवला विषयी बोलत असू जसे की या विशिष्ट उदाहरणांमध्ये सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेबद्दल से आपण पाहत आहोत त्याप्रमाणे आपल्या स्पर्धकांचा बाजारातील वाटा किती आहे हे आपण शोधून काढले पाहिजे आणि मग त्या प्रमाणे आपण त्याचे योग्य नामनिर्देशन केले पाहिजे त्यानंतर संस्थेचा उद्योगाचा नफा हा महत्त्वाचा भाग आपण विचारात घेतला पाहिजे आपण विचार करत असणारी कंपनी ही नफा मिळवीत आहे किंवा नाही हे आपण शोधले पाहिजे आणि जर ती नफा प्राप्त करीत असेल तर त्यामागे कोणती कारणे आहेत हे देखील आपण पाहिले पाहिजे नफा मिळवण्या मागील ही कारणे उदाहरण अभ्यासामध्ये मांडलेली आहेत का नाहीत हे पहा आणि जर हा उद्योग किंवा संस्था तोट्यात जात असेल तर त्यामागे कोणती कारणे आहे ती शोधा आणि मग नफा बाधित करणारी ही कारणे ओळखा हे करणे अतिशय महत्त्वाचे आहे याद्वारे आपण आपल्या स्पर्धकांनी अवलंबिलेल्या धोरणासंदर्भात माहिती मिळवू शकतो अशाप्रकारे स्पर्धेमध्ये कोणते विशिष्ट धोरणे आपण आत्मसात केली पाहिजेत किंवा अशा प्रकारची स्पर्धा जिंकल्या करता आपण कोणती धोरणे अवलंबिली पाहिजेत यावर आपण विचार केला पाहिजे अशावेळी आपण नील सागर धोरणे किंवा लाल सागर धोरणे यापैकी योग्य त्या धोरणांचा वापर केला पाहिजे ज्यामुळे आपली नफाक्षमता वाढू शकेल तसेच नवीन धोरणांचा प्रयोगांचा व कृतींचा वापर करून आपण या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता सक्षम होऊ अशाप्रकारे आपण नामनिर्देशन केले पाहिजे आपला उद्योग अथवा संस्था आपल्या स्पर्धकांची तुलना करण्याकरिता महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्यास सुरुवात करा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्याआधी जसे मी बोलत होतो तसे स्त्रोतांशी संबंधित जसे की महत्त्वाचे स्त्रोत ज्यामध्ये मानव यंत्र साहित्य पैसा पद्धती आणि वेळ यांचा समावेश होतो तिथे किती मनुष्यबळ आहे तिथे कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान आहे त्या उद्योगाच्या आर्थिक परिस्थिती काय आहेत उद्योगाला लागणाऱ्या साधनसामुग्रीबद्दलचे कोणते प्रश्न अथवा समस्या तिथे आहेत दैनंदिन कार्याकरिता कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो तसेच वेळेचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते आणि या विशिष्ट वेळेच्या व्यवस्थापनाने उद्योगाला कशा प्रकारे फायदा होत आहे या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा आणि त्या संदर्भातील स्त्रोतांचा आपण आपल्या संस्थेशी आणि आपल्या स्पर्धक संस्थेशी तुलना करण्याकरिता उपयोग करू शकतो पुढचा भाग येतो तो म्हणजे आपली बलस्थाने या विशिष्ट उदाहरण अभ्यासामध्ये असे कोणतेही मुद्दे अथवा परिस्थिती ज्या सदर संस्थेच्या सकारात्मक वाटचालीस दाखवते जसे की सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या बाबतीत जे काही सकारात्मक आहे ते आपण विचारात घेऊ आणि जरी आपल्याला एखाद्या सकारात्मक गोष्टी त्या संस्थेचे बलस्थान म्हणून मोजावे का याबद्दल जरी शंका असेल तर आपण हे समजले पाहिजे की प्रत्येक सकारात्मक गोष्ट ही त्याचे बलस्थान असेलच असे नाही तरी आपल्याला या बाबतीमध्ये शंका असू नये तिथे आपण काय केले पाहिजे आपण थोड्यावेळाकरता या उदाहरणातील संस्थेचा विचार सोडून द्यायचा आणि मग त्यामध्ये खरोखरच त्या संस्थेचे काही बलस्थान दिले असेल तर निश्चितच आपण त्या मुद्द्याचा बलस्थान म्हणून स्वीकार केला पाहिजे पुढचा मुद्दा येतो ती म्हणजे संस्थेची कमकुवत स्थाने आपण अभ्यास करीत असलेल्या उदाहरणातील संस्थेच्या बाबतीत जर काही ही नकारात्मक मुद्दे दिले असतील तर आपण या नकारात्मक मुद्द्यांचा त्या संस्थेची कमकुवतस्थाने म्हणून विचार करीत असताना अतिशय सावध राहिले पाहिजे आपण हे शोधले पाहिजे की कोणते व किती नकारात्मक मुद्दे या संस्थेबाबत त्या उदाहरणांमध्ये दिलेले आहेत उदाहरणामधील संस्थेची कमकुवत स्थाने शोधून काढत असताना खूपच सावधगिरी बाळगा कारण त्यावरूनच त्या उदाहरणाला उत्तर शोधत असताना आपली जी धोरणे असावीत ती ठरणार आहेत त्यामुळे आपण जे काही उत्तर अथवा धोरण निश्चित करू ते या विशिष्ट धोरणाला पूरक असले पाहिजे व पुढे नेणारे असले पाहिजे ही धोरणे कशी राबवली जातील हे फक्त संस्थेपुरते मर्यादित आहे हे संपुर्ण उद्योग स्तरावरील नाही त्यामुळे या उदाहरणांमध्ये आपल्याला असे दिसून येईल की सदर संस्थेची जी काही बलस्थान किंवा कमकुवतस्थाने आहेत ती विशिष्ट संस्थेपुरती आहेत ही संपूर्ण उद्योग पातळीवरील नाहीत आपण जे धोरण ठरवू ते फक्त आणि फक्त या विशिष्ट संस्थेकरता आज आपण विचारात घेणार आहोत आणि संपूर्ण उद्योगाकरिता हे लागू होणार नाही आपण या संदर्भातील काही विहीत नमुने पूर्वी बघितलेले आहेत आता आपण नामनिर्देशनाबद्दल बोलू या त्यासोबत साधारणपणे तिथे कशा प्रकारचे वातावरण असते याबद्दलदेखील आपण बोलू या यासोबतच उद्योग आणि त्यामधील स्पर्धा याचादेखील आपण परामर्श घेऊ त्यामुळे ज्यावेळी आपण अशा प्रकारच्या नामनिर्देशनाबद्दल बोलत असतो त्यावेळी आपण तेथील सामान्य वातावरण तसेच उद्योग त्यांचे स्पर्धक त्यांची बलस्थाने त्यांची कमकुवतस्थाने या सर्वांचे नामनिर्देशन त्या उदाहरणांमधून करून घेतो आणि आपण ते शोधून काढतो यामुळे ज्या वेळी आपण उदाहरणातील उद्योगासंदर्भात व त्याच्या स्पर्धकांसंदर्भात साधारण वातावरण त्यांची बलस्थाने कमकुवतस्थाने शोधून काढत असतो त्यावेळीही आपण उदाहरण अभ्यासाच्या एका विशिष्ट पातळीवर जातो नामनिर्देशन कसे करायचे हे आपण आपल्या आताच्या 'सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुहास्यासोबत धोरण' या उदाहरणाच्या बाबतीत बघूया हे उदाहरण व्यवसाय धोरणांच्या अभ्यास घटकांमध्ये शिकविण्याकरिता तयार केलेले आहे याचा वापर उपभोग घेता न येणाऱ्या स्त्रोतांचा वापर स्पर्धात्मक फायदा करिता कसा करावा हे दाखवण्याकरता केला जातो उपभोग घेता न येणाऱ्या स्त्रोतांचा वापर स्पर्धात्मक फायदा करिता करण्याचे व्यवसायिक धोरण आपण इथे तयार करतो तिथे आपण खूपच काळजीपूर्वक असले पाहिजे आपण आपली कमकुवतस्थाने जी शोधली आहेत त्यासोबतच आपली बलस्थाने जी उद्योगाशी निगडित आहे जी विशिष्ट संस्थेशी निगडित आहेत ते आपण बघितले आणि मग सामान्यपणे विहित नमुन्याचा वापर करून आपण योग्य त्या धोरणांना अंगीकारले पाहिजे व्यवसायभेदाच्या संकल्पनेला समजून घेण्याकरिता आवश्यक ती वैचारिक चौकट विकसित करण्याकरिता या उदाहरणांचा वापर होतो जसे मागे मी म्हणालो तसे आपण इथे व्यवसायाच्या स्पर्धकांनादेखील विचारात घेत आहोत या स्पर्धकांना स्वतःची अशी धोरणेदेखील आहेत जी स्पर्धात्मक फायद्याकरिता आपल्यापेक्षा खूपच वेगळी असून त्याचा त्याला उपयोग होतो विभिन्न गरजांच्या धोरणांचा वापर एखादी संस्था आपली मूल्य प्रणाली तयार करण्याकरिता कशा प्रकारे करू शकते की जेणेकरून मूल्याधिष्ठित अशा प्रत्येक कृतीमध्ये ते सर्वश्रेष्ठ ठरतील आणि म्हणूनच या विशिष्ट उदाहरणांमध्ये विभिन्नतेचे हे धोरण मूल्यप्रणाली तयार करेल जी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जिथे आपली कामगिरी ठरते तिथे वापरता येईल आता हे विशिष्ट नामनिर्देशन बघूया याचा वापर आपण सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या उदाहरणांमध्ये करूया आपल्या प्रश्नांना शक्य असणाऱ्या सर्व उत्तरांचा एक संच 'सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुहास्यासह धोरण' या उदाहरणांमध्ये केला आहे लक्षात ठेवा की अगोदर तुम्हाला सुचवलेल्या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करा यासोबतच तुम्हाला काही मार्गदर्शक गोष्टी आणि विहीत नमुने देखील मागील स्लाईड्सवर दिलेल्या आहेत याचा वापर करून आपले विश्लेषण हे आपले स्वतःचे मूळ विश्लेषण असले पाहिजे आपण प्रशिक्षणार्थींना त्यांचे स्वतःचे विश्लेषण करून इथे मांडण्याकरिता सांगू शकतो आपल्यापैकी प्रत्येकजण जर इथे मांडलेल्या मुद्द्यांपेक्षा वेगवेगळ्या आणि अधिक विस्तृत अशा संकल्पना जरी इथे मांडू शकले ते तर ते खूपच स्वागतार्ह असेल आपण एका विशिष्ट प्रकारेच आणि माहितीवर हे विश्लेषण करावे असे काही गरजेचे नाही प्रशिक्षणार्थींनी विविध इतर स्त्रोतांद्वारे माहिती घ्यावी आणि मग ती या विहित नमुन्यामध्ये मांडावी पण हे करीत असताना हे लक्षात ठेवा की शिकण्याकरिता तुमचे उत्तर महत्त्वाचे नाही तर हे उत्तर मिळवण्याच्या प्रक्रियेला शिकण्यामध्ये जास्त महत्त्व आहे उत्तर मिळवण्याची ही प्रक्रिया आपल्याला शिकण्यास मदत करील आपल्याला इथे उत्तरे मिळवायची नाही प्रत्येकाची उत्तरे विभिन्न स्वरूपाची असतील उत्तरे बरोबर असतील किंवा काही उत्तरे चुकीचीदेखील असतील पण महत्त्वाचे म्हणजे आपण इथे प्रश्न सोडविण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन विकसित करीत आहोत आणि म्हणूनच उदाहरणाच्या विश्लेषणामध्ये आपल्याला प्रशिक्षणार्थीला उदाहरणाच्या संदर्भात त्यांचे वातावरण उद्योग त्यांचे स्पर्धक त्यांची बलस्थाने व कमकुवत स्थाने अशा पाच मुद्द्यांच्या आधारे नामनिर्देशन करून प्रशिक्षण द्यावे लागते या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे आपणास एक विशिष्ट धोरण तयार करण्याकरिता दिशा मिळू शकते आता इथे आपल्याला नामनिर्देशन दाखवलेले आहे तर नामनिर्देशनाचे कोणते दोन प्रकार आहेत याकरिता इथे नामनिर्देशन दाखवले आहे यातील महत्त्वाचे शब्द बघा उदाहरणाचे विश्लेषण करण्यामधील तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सारांश तयार करणे उदाहरणाचे चांगल्याप्रकारे विश्लेषण करण्याकरिता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उदाहरणात दिलेल्या वस्तुस्थितीला स्पष्ट आणि समजण्यास योग्य तसेच उपयुक्त अशा प्रकारे विभागणे या प्रकारच्या सारांशिकरणामध्ये आपण उदाहरणातील विशिष्ट समस्या आणि प्रश्नांचा विचार करू आणि म्हणूनच सारांशिकरणाकडे वळण्याआधी इथे मी आता नामनिर्देशन प्रक्रिया संपवितो लक्षात ठेवा उदाहरणांमध्ये जी काही वस्तुस्थिती सांगितलेली असेल त्या वस्तुस्थितीला योग्य प्रकारे नामकरण करा यासोबतच आपण या उदाहरणामधील उद्दिष्टे तसेच महत्त्वाचे प्रश्न सुद्धा वर खाली वाचनातून आणि उदाहरणाच्या चाळणी वाचनातून बाजूला काढले पाहिजे याकरिता उदाहरणाची सुरुवात आणि शेवटी योग्य प्रकारे वाचा आणि त्या मध्ये कोणते मुद्दे मांडले आहेत ते नीट बघा एखाद्या विशिष्ट उद्योगातील वातावरण व त्याच्या स्वरूपाशी संबंधित तसेच कशाप्रकारे अर्थव्यवस्था मार्गक्रमण करीत आहे याकरिता आपण मागे पाहिलेला स्टिप दृष्टिकोन आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे सामाजिक आर्थिक पर्यावरणीय तांत्रिक आणि राजकीय वातावरण आपण विचारात घेतले पाहिजे आपण ज्यावेळी उद्योगाचा अभ्यास करीत असून त्यावेळी आपल्याला त्यांचे स्पर्धक तसेच आपण ज्या उद्योगातील उदाहरणाचे विश्लेषण करीत आहोत त्यातील स्पर्धकांनी अवलंबिलेली धोरणे आणि भेद धोरणे देखील आपण पाहिली पाहिजेत आपण अशाप्रकारे स्पर्धेवर योग्य ते विश्लेषण केले पाहिजे यासोबतच आपण या विशिष्ट उद्योगातील उदाहरणाची बलस्थाने काय आहेत हे देखील अधोरेखित केले पाहिजे उदाहरणार्थ इथे आपण सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उदाहरण अभ्यासत असताना आपण त्या संदर्भातील त्यांची बलस्थाने तसेच सकारात्मक मुद्दे यासोबतच त्यांची कमकुवत स्थाने तसेच कोणते नकारात्मक मुद्दे आहेत हे देखील शोधून काढू आता पण तिसरा टप्पा म्हणजेच सारांशिकरण याबद्दल बोलू सारांशिकरण मध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघू या उदाहरणांमध्ये अधोरेखित केलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल तसेच परिस्थितीबद्दल आपण या टप्प्यामध्ये सारांश काढणार आहोत ते कसे करायचे आपण या उदाहरणाचा सारांश कशाप्रकारे बरं काढू त्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आपण चौकटीकरण व नामनिर्देशनमधे जसे शिकलो तसेच सारांशिकरण मध्ये बघूया सारांशिकरण प्रक्रिया थोडा वेळ घेऊ शकते त्यामुळे आपण तितका वेळ आपल्या प्रशिक्षणार्थी करिता दिला पाहिजे ज्यामुळे ते दिलेल्या उदाहरणाचा योग्य प्रकारे वाचन करुन अभ्यास करतील आणि मग त्या उदाहरणाचे विश्लेषण करण्याकरिता चौकटीकरण व नामनिर्देशन टप्प्यातून पुढे जातील आणि मग ते पुढच्या म्हणजेच सारांशिकरण या टप्प्यात येतील ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ जरी असली तरी उदाहरणातील अधोरेखित केलेल्या सर्वच गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे प्रशिक्षणार्थीने कितीही वेळ लागला तरी उदाहरणांमध्ये त्याने अधोरेखित केलेल्या आणि इतर सर्व गोष्टी त्याने योग्य प्रकारे समाविष्ट करून घ्यावा त्या सर्वच गोष्टी समाविष्ट कराव्यात असे मात्र नाही सारांशिकरण करीत असताना उदाहरणातील फारसे महत्त्वाचे नसलेले काही मुद्दे कदाचित समाविष्ट केलेही जाणार नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थीने असे कमी महत्त्वाचे मुद्दे टाळण्याकरिता शक्य तितके प्रयत्न जरूर करावेत म्हणजे अशा मुद्यांना टाळून तो चांगल्या प्रकारे दिलेल्या उदाहरणाचा सारांश तयार करू शकेल याकरिता आपण भरता येण्याजोगे काही कोरे विहीत नमुने त्या विशिष्ट पुस्तकात दिलेल्या सामुग्रीच्या आधारे तयार केले पाहिजेत उदाहरणार्थ एक साधारण चौकट म्हणजे आपण मागे बघितलेला स्टिप दृष्टिकोन या दृष्टिकोनाच्या सहाय्याने आपली चौकट आधीपासूनच तयार आहे याशिवाय पोर्टरचे 5 बल किंवा कंपनी कस्टमर आणि कॉम्पिटिशन असे तीन 'सी' देखील तिथे आहेत याशिवाय प्रॉडक्ट प्राईस प्लेस आणि प्रमोशन असे 4p देखील आहेत याशिवाय वित्तीय गुणोत्तर देखील आपल्याकडे आहे म्हणूनच सारांश तयार करीत असताना आपल्याकडे काही कोरे विहीत नमुने पाहिजेत जे आपण त्या पुस्तकातील माहितीच्या व अभ्यास सामुग्रीच्या आधारे भरू शकू हा दृष्टिकोन फक्त उदाहरण अभ्यासाकरिताच मर्यादित नाही तर आपण इतर कोणत्याही सैद्धांतिक चौकटीकरिता व त्याच्या व्यावहारिक दृष्टीकोनातून घेणाऱ्या कोणत्याही उदाहरणाचे विश्लेषण करण्याकरिता वापरू शकतो माझ्या मते ज्यावेळी आपण उदाहरणाच्या विश्लेषणाबद्दल बोलत असतो त्यावेळी आपण सैद्धांतिक संकल्पना आणि प्रतिमाने यांचा व्यावहारिक परिस्थितीशी सांगड घालणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते हा दृष्टिकोनच खरा मार्गदर्शक आहे या दृष्टिकोनाचा वापर करण्याकरिता आपल्याला या विशिष्ट प्रकारच्या उत्पादन तसेच विविध मुद्द्यांना विचारात घ्यावे लागते आणि मग त्यावर उत्तर मिळविण्याकरिता आपल्याला आपली स्वतःची अशी एक वैचारिक चौकट तयार करावी लागते आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जसे आपण महत्वाचे मुद्दे विचारात घेत राहतो त्याच प्रमाणे महत्त्वाचे नसलेले तथ्य देखील आपण काढून ढाकणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे आपण सर्वच मुद्दे समाविष्ट करीत आहोत असे होता कामा नये तर महत्त्वाचे आणि बिन महत्त्वाचे वस्तुस्थिती आपण वेगळी करीत आहोत आणि म्हणूनच उदाहरणाच्या विश्लेषण यामधील हा एक अतिशय कठीण मात्र अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि मग जसे आपण वस्तुस्थितीचे वर्गीकरण करू लागतो त्यामध्ये आपण हा विचार करतो की कोणत्या वस्तुस्थिती आपले निष्कर्ष प्रभावित करतील आणि त्याकरिता त्यावेळी सैद्धांतिक मुद्द्यांना ते कशा प्रकारे सहाय्यभूत ठरतील असे सर्व योग्य ते महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट झाले पाहिजेत आणि बिन महत्त्वाचे मुद्दे गाळले गेले पाहिजेत उदाहरणाचा अभ्यास करीत असताना वस्तुस्थिती बाबत वाचन करीत असताना तुम्हाला दिसणारी अनावश्यक वस्तुस्थिती गाळून टाका आणि मग एकमेकांशी जोडलेले महत्त्वाचे मुद्दे तेवढे एकत्र करा तुम्हाला अभ्यासाकरिता दिलेले उदाहरण खूप मोठे असू शकते पण त्यामध्ये उल्लेख केलेल्या प्रश्नाला समर्थन करतील अशी सर्वच माहिती त्यामध्ये असेल असे नाही त्यामुळे त्यातील फक्त प्रश्नाशी संबंधित माहितीच एकत्र करा अशाप्रकारे संबंधित वस्तूस्थिती जशी तुम्ही एकत्रित कराल ती माहिती सारांश काढण्याकरिता अधोरेखित करा जेणेकरून अनावश्यक माहिती बाजूला काढली जाईल आणि मग जर एखादी वस्तूस्थिती आपल्या व्यवसाय धोरणासंबंधित उत्तराशी निगडीत नसेल आणि जी आपण उत्तरांमध्ये मांडणार नसू ती सर्व वस्तुस्थिती आपण समाविष्ट करण्याची अजिबात गरज नाही कारण आपल्या उदाहरणातील प्रश्नाच्या निगडीत उत्तराशी त्याचे कोणतेच संबंध नाही आणि ती त्यासंदर्भात अनावश्यक आहे उदाहरणातील काही मुद्दे आपण सारांश तयार करीत असताना समाविष्ट केले नाहीत याबद्दल अजिबात चिंता करू नका कारण तुम्ही विश्लेषण करीत असताना होणाऱ्या चर्चेदरम्यान पुन्हा एकदा त्या गाळलेल्या मुद्द्यांकडे त्यांचा विचार करण्याकरिता येऊ शकता कदाचित जर आपण एखादा महत्त्वाचा मुद्दा बिन महत्त्वाचा मुद्दा असे मानून गाळला असेल तर आपण त्याबद्दल फार काळजी करायला नको कारण त्यानंतर ज्यावेळी यासंदर्भात गटचर्चा होईल त्यावेळी कदाचित तो मुद्दा आपल्या निदर्शनास येईल आणि आपण जो मुद्दा बिन महत्त्वाचा आहे असे मानून चालत होतो तो या चर्चेदरम्यान अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हे आपल्याला समजेल आणि मग तो त्या सारांश यामध्ये समाविष्ट करता येईल त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी अजिबात करू नका आता आपण बिन महत्त्वाची वस्तूस्थिती उदाहरणातून काढून टाकल्यामुळे उरलेली अतिशय महत्त्वाची वस्तुस्थिती व मुद्दे अधोरेखित करा आपण अतिशय महत्वाची वस्तूस्थिती त्याबरोबरच इतर सर्व महत्त्वाचे मुद्दे देखील निष्कर्षाच्यावेळी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधोरेखित करू निष्कर्ष काढण्याचा एक मार्ग म्हणजे या सर्व महत्वाच्या वस्तुस्थितीचा योग्य तो विचार करणे होय याकरिता अधोरेखन पेनाचा किंवा कोडींग प्रणालीचा वापर केला जातो आणि मग प्रत्येक महत्त्वाची वस्तू स्थिती योग्य प्रकारे अधोरेखित केली जाते आणि मग पुढील टप्प्यात त्याचा योग्य तो विचार केला जातो तर आता सारांशिकरण कसे करायचे यामध्ये खरोखरच काय महत्त्वाचे आहे यामधील बाह्य व अंतर्गत कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघू या तर मग बाह्य मुद्दे कोणते आणि अंतर्गत मुद्दे कोणते सामान्य वातावरणात हे तीन ते चार महत्त्वाच्या मुद्द्यांशी जसे की उद्योग स्पर्धक बलस्थाने व कमकुवतस्थाने यांच्याशी निगडीत असते आणि या आधारेच आपण नामनिर्देशन करीत असतो या नंतर आपण या उदाहरण अभ्यासाचे सारांशिकरण करू हे आपण एका विशिष्ट उदाहरणाच्या अभ्यासाच्या सहाय्याने करू आता साधारणपणे मुद्दे असे असतात की जागतिकीकरण वाढत आहे आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची मागणी वाढत आहे उदाहरणार्थ आशिया खंडात प्रवास वाढत आहे यासोबतच देशांमधील राजकीय वातावरण बदलत आहेत ज्यामध्ये मुक्त व्यापार बाजारपेठा वाढत आहे मंदीमुळे दर संवेदनशीलता वाढली असल्यामुळे आर्थिक स्थिती देखील महत्त्वाचे आहे याशिवाय उद्योग देखील आहेत विमान सेवा उद्योगाचे एकत्रीकरण त्याची क्षमता व व्याप्ती वाढवीत आहे जागतिक संबंध प्रस्थापित करण्याकरिता या विमानसेवा संस्था अधिकाधिक जोडीदार व भागीदारी करीत आहेत ग्राहकदेखील दराला संवेदनशील झाले आहेत पण सेवा क्षेत्र मात्र एकनिष्ठ आहे आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाकरीता इथे जवळपास काहीच किंवा शून्य पर्याय उपलब्ध आहेत स्पर्धा हाच महत्त्वाचा मुद्दा आहे राष्ट्रीय स्पर्धक जसे की जपान विमान सेवा थाई विमानसेवा आणि कथय विमान सेवा यासोबतच युनायटेड के एल एम आणि ब्रिटिश विमानसेवा असे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धक देखील आहे सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा ही उच्च स्तरावरील अतिशय सर्वोत्कृष्ट विमानसेवा आहे पण तिचा दर्जा आता कमी होत आहे याची बलस्थाने म्हणजे या विमानसेवा उद्योगातील त्याची प्रतिष्ठा सिंगापुरी मुलींच्या प्रतिमा तरुण कर्मचारीवर्ग सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण सुविधा आणि प्रशिक्षण कार्यक्रम या सर्व सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेची बलस्थाने आहेत याशिवाय विस्तृत प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय हवाईमार्गांचे जाळे हे देखील त्याचे एक महत्त्वाचे बलस्थान आहे या उदाहरणातील उल्लेख केलेले कमी किमतीला उच्च गुणवत्तेचे कर्मचारीवर्ग उपलब्ध नसणे हे त्याचे कमकुवत स्थान आहे अशाप्रकारे कमी गुणवत्तेचे व दर्जाचे कर्मचारी असणारी विमानसेवा तरुणाईला कदाचित आकर्षितदेखील करू शकणार नाही आणि उच्च गुणवत्तेची सेवा प्रदान करण्याकरिता लागणारे चढे दर देखील कदाचित त्यांना आवडणार नाही अशाप्रकारे आपण या मुद्द्यांवर सारांश तयार करू शकू उदाहरणाचे संश्लेषण कशा प्रकारे करायचे ते आपण पुढील भागात बघू